नमस्कार व्यावहारिक पद्धतीने सेवा विपणनावरील या धड्यात आपले स्वागत आहे मी डॉ बिप्लब दत्ता आहे माझा संपर्क तपशील येथे स्क्रीनवर दिला आहे म्हणून जेव्हाही तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला अभिप्राय पाठवू शकता आणि मी त्यांना शक्य तितके उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आज आपण धडा क्रमांक 14 बघू ज्याचे नाव ग्राहकांचे वर्तन समजून घेणे आहे तर येथे आपल्याकडे सेवेच्या वापराचे टप्पे आहेत सेवा खरेदी करताना ग्राहकाला जाणवलेले धोके आणि तसेच कोणत्या कृतीने आपण ग्राहकांना जाणवलेले धोके आणि भीती कमी करू शकतो हे पाहूया तर सेवेच्या वापराचे कोणते टप्पे आहेत तर सेवेच्या वापराचे 6 टप्पे आहेत जसे की गरजेची जागरूकता माहितीचा शोध पर्यायी सेवांचे मूल्यमापन सेवेचा अनुभव आणि सेवेचे अनुभवानंतरचे मूल्यांकन करणे मग आपण लक्षात घ्या की उत्पादनांप्रमाणे सेवेच्या बाबतीत जरी ग्राहक असमाधानी असतील तरीही ते सेवा परत करू शकत नाहीत परंतु ते सेवेबद्दल तक्रार करू शकतात आणि काही स्वरूपात त्यांच्या तक्रारीचे निवारण करू शकतात त्या वेळी सेवा कर्मचारी आणि सेवा व्यवस्थापकांना सेवा पुनर्प्राप्त करण्याची संधी असते ज्यामुळे सेवा चांगली होते समस्या चांगल्या होऊ शकतात किंवा जेथे मूळ सेवा वितरीत केली जाते तेथे समस्या असतात आणि त्याबद्दल आपण यानंतरच्या धड्यात चर्चा करूया आपण वर दिलेल्या ग्राहक वर्तणुकीच्या टप्यां बाबत या पुढे चर्चा करूया मग गरजांची जाणीव म्हणजे काय जसजसे ग्राहक मोठे होत जातात ग्राहकांना विशिष्ट कामे करण्यासाठी मदतीची आवश्यकता असू शकते त्यांना त्यांच्या आर्थिक मदतीसाठी त्यांना घरातून त्यांच्या कामाच्या ठिकाणी नेण्यासाठी व तेथून त्यांना परत घरी नेण्यासाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी जेवण करण्यासाठी त्यांच्यासाठी टिफिन तयार करणे वीज कार्यालयात वीज बिल भरणे इत्यादींसाठी मदतीची आवश्यकता असू शकते त्यामुळे आतापर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित झाले आहे की ग्राहकांना या सेवा पुरविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवांची आवश्यकता असते अशा प्रकारे ग्राहक आतून त्यांच्या गरजेबद्दल जागरूक होऊ शकतात आणि सेवेची मदत घेऊ शकतात काही वेळा ग्राहकांना खरी गरज नसते तथापि ते एखाद्या सेवेबद्दल जागरूक होऊ शकतात आणि त्यांचे जीवन अधिक त्रासमुक्त करण्यासाठी आणि इतर काही कामासाठी इतर महत्वाची कामे करण्यासाठी व वेळ वाचवण्यासाठी सेवांचा वापर करू शकतात ही घटना विपणन संप्रेषण जसे की जाहिरात जाहिरात तोंडी प्रसिद्धी सेवा नमुना किंवा चाचणी अनुभव कॅटलॉग आणि थेट विपणनाचे इतर प्रकार अशा घटकांना अधोरेखित करते ज्याबद्दल आपण नंतरच्या धड्यात चर्चा करूया एकदा ग्राहकांना त्यांच्या गरजेची जाणीव झाली की ते शोध सेवा सुरू करतील या टप्प्याला आपण पर्यायी शोधाचा टप्पा म्हणू शकतो ज्यावर पुढील भागात चर्चा होईल पर्याय शोधणे पाहूया तर माझे वीज बिल भरण्यात कोण मला मदत करू शकेल किंवा जेवणाच्या वेळी जेवण्यायोग्य अन्न माझ्या कार्यालयात कोण पोहोचवू शकेल पर्यायी सेवा पुरवठादार शोधताना ग्राहक स्वतःला विचारत असलेले हे काही प्रश्न आहेत काही ग्राहक कौटुंबिक सदस्यांना आणि मित्रांना विचारू शकतात काही ग्राहक पटकन त्याच्या किंवा तिच्या पिवळ्या पानांची प्रत घेऊन बसतात ज्यामध्ये विविध व्यावसायिक सेवांची यादी असते किंवा इंटरनेटवर व्यावसायिक सेवांची माहिती शोधू शकतात या टप्प्यावर असताना व्यावसायिक सेवा कंपन्या ग्राहकाला कसे आकर्षित करू शकतात तुम्ही विचार केला असेल की या कंपन्या जाहिरात करू शकतात आणि त्यांचे नाव आणि त्यांच्या सेवेचे वर्णन ग्राहकांच्या डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करू शकतात उदाहरणार्थ सेवा कंपन्या त्यांच्या सेवांची जाहिरात करू शकतात जसे की पर्यटन किंवा स्पा सुविधा शहरातील प्रमुख ठिकाणी उभारलेल्या मोठ्या होर्डिंगचा वापर करून जाहिरात करू शकतात पुढे आपण पर्यायांच्या मूल्यांकनाकडे येऊया तर एकदा पर्यायांची क्रमवारी लावल्यानंतर किंवा एकत्रित ठेवल्यानंतर ग्राहकांना पर्यायी सेवांचे मूल्यांकन करावे लागेल त्यामुळे या टप्प्यात ग्राहक सूचीबद्ध केलेल्या पर्यायांची सेवांची तुलना करतो ग्राहक सेवांचे किफायतशीर विश्लेषण करतील असे म्हणण्याची गरज नाही एखाद्या विशिष्ट सेवेला लागणारे खर्च आणि त्यातून होणारे फायदे याशिवाय ग्राहक प्रत्येक सेवेशी संबंधित जोखीमांबद्दल विचार करू शकतो प्राध्यापक क्रिस्टोफर लवलॉक जोचेन विर्ट्झ आणि जयंता चॅटर्जी यांनी 2010 मध्ये प्रकाशित केलेल्या सेवा विपणन लोक तंत्रज्ञान आणि रणनीती नावाच्या त्यांच्या पुस्तकात 7 प्रकारच्या धोक्यांची यादी केली आहे तर हे धोके पुढील स्लाइडमध्ये सूचीबद्ध केले आहेत त्यामुळे एखादी सेवा खरेदी करताना ग्राहकांना काय धोका जाणवतो पहिले 3 प्रकार आहेत किंवा त्यांचे 4 प्रकार आहेत ते म्हणजे कार्यात्मक तात्पुरते शारीरिक मानसिक सामाजिक आणि संवेदनाक्षम असे आहेत तर कार्यात्मक प्रकार पाहूया म्हणून कार्यात्मक प्रकारचे धोके म्हणजे असमाधानकारक कामगिरी परिणाम होय आणि ग्राहकांच्या चिंतेचे उदाहरण म्हणजे मला जे हवे होते ते मला मिळेल का असे वाटणे होय म्हणून हे असमाधानकारक कामगिरी परिणाम आहेत आर्थिक प्रकारचे धोके म्हणजे आर्थिक नुकसान आणि अनपेक्षित खर्च आहेत तर मी क्रेडिट कार्ड व्यवहार केल्यास माझे पैसे चोरी होतील का ही ग्राहकांची चिंता आहे तात्पुरते म्हणजे वेळेशी संबंधित चिंता होय तर वेळेचा अपव्यय आणि सेवा प्राप्त होण्यास विलंब वाटणे किंवा मला डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये किती वेळ थांबावे लागेल आणि त्या काळात घरातील कामांचे काय होईल असे वाटणे म्हणजे वेळेशी संबंधित चिंता होय शारीरिक व्यक्ती किंवा मालमत्तेला इजा होय मग मी फिरायला गेलो आणि आजारी पडलो तर काय होईल मानसिक वैयक्तिक भीती आणि भावना होय मी ज्या विमानात प्रवास करत आहे ते क्रॅश होण्याची शक्यता आहे का सामाजिक मी एका विशिष्ट सेवा फर्मकडून खरेदी करणार असलेल्या सेवेबद्दल इतर लोक कसे विचार करतील व प्रतिक्रिया देतील असे वाटणे होय मी ही स्वस्त दरात असलेली सेवा खरेदी केली तर माझे मित्र काय म्हणतील संवेदना 5 इंद्रियांपैकी कोणत्याही इंद्रियाचे नको वाटणारे परिणाम होय हॉटेलची खोली स्वच्छ असेल का असे वाटणे म्हणजे संवेदना होय तर या काही ग्राहकांच्या चिंता आहेत आणि तेथे असलेले हे काही धोक्यांचे प्रकार आहेत आणि त्या धोक्यांबद्दल ग्राहक चिंता करतात म्हणून जे लोक वरील धोक्यांना सामोरे जातात ते सहसा स्वतःला आश्वासन देण्यासाठी काहीतरी करतात की ज्यामुळे त्यांना वाटते की त्यांची भीती निराधार आहे ग्राहक अनेक कृती करू शकतात आणि सेवा प्रदाते ग्राहकांना त्यांच्या कृतीत मदत करू शकतात ग्राहक आणि सेवा प्रदात्यांच्या कृतींचा संच पुढील सारणीमध्ये सूचीबद्ध पद्धतीने दिला आहे त्यामुळे ग्राहकांच्या जोखीम आणि भीती कमी करण्यासाठी ग्राहक आणि सेवा प्रदात्यांच्या या कृती आहेत ग्राहकांच्या क्रिया म्हणजे मित्र कुटुंब आणि समवयस्कांसारख्या आदरणीय व्यक्तींकडून माहिती गोळा करणे होय त्याच्या विश्वसनीयतेबद्दल चांगली प्रतिष्ठा असलेल्या कंपनीवर अवलंबून रहा सेवा प्रदाता क्रिया ही कंपनीची विश्वसनीयता जाहिर करते आणि मौखिक मार्गाने कंपनीची जाहिरात करते ग्राहकांची पुढील कारवाई म्हणजे हमी आणि वॉरंटी शोधणे होय आणि म्हणून सेवा प्रदात्यांची क्रिया ही बिनशर्त सेवेची हमी प्रदान करणे आहे सेवांचे विविध पैलू तपासण्यासाठी ग्राहक सुविधेला भेट देणे ही पुढील ग्राहक क्रिया आहे सेवा पुरवठादाराची क्रिया म्हणजे ग्राहकांना सेवा सुविधेला भेट देण्यासाठी आमंत्रित करणे सेवा सुविधेला स्पार्किंग ठेवणे आणि सुविधा सुरक्षित ठेवणे प्रतिस्पर्धी सेवांबद्दल जाणकार कर्मचाऱ्यांना विचारा हे ग्राहक काय करेल व सेवा प्रदात्याने कर्मचाऱ्यांना सेवांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या मूल्याबद्दल माहिती द्यावी लागते त्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांना विक्री कौशल्यामध्ये प्रशिक्षित केले पाहिजे तसेच त्यांना टँजिबल क्युझ किंवा इतर भौतिक पुराव्यांची तपासणी करणे शिकविले पाहिजे ज्यामुळे सुविधा आणि मर्केंडाईझ वस्तू चांगल्या आणि आकर्षक ठेवल्या जातील सेवेची तुलना करण्यासाठी आणि रिव्युव्ह आणि रेटिंग शोधण्यासाठी इंटरनेट वापर केला पाहिजे स्वतःची तुलनात्मक वेबसाइट तयार करा आणि वेबसाइटवर स्पर्धकांची खरी असणारी वैशिष्ट्ये लिहा ग्राहकांची जोखीम आणि भीती कमी करण्यासाठी सेवा देणाऱ्या या क्रिया आहेत सेवेचे मूल्यमापन करणे त्याच्या अमूर्ततेमुळे आणि एकाच वेळी असल्यामुळे कठीण होऊ शकते अमूर्त सेवा शोध अनुभव किंवा विश्वासार्हतेच्या गुणधर्मांवर जास्त असू शकतात शोध काय आहेत अनुभव किंवा विश्वासार्ह गुणधर्म हे सेवा मूल्यांकनावर कसे परिणाम करतात शोध गुणधर्म शोध गुणधर्माचे शैली रंग टेक्सचर चव आवाज इत्यादी वैशिष्ट्ये आहेत ज्याचे नमुना ग्राहक खरेदी करण्यापूर्वी घेऊ शकतात उदाहरणार्थ ग्राहक सेवा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी हॉटेलच्या खोलीला भेट देऊ शकतात किंवा रेस्टॉरंट मेनू पाहू शकतात अनुभव गुणधर्म जेव्हा सेवेची खरेदी करण्यापूर्वी सेवेचे गुणधर्म अनुभवता येत नाहीत तेव्हा ग्राहकाला अनुभवाच्या गुणांवर अवलंबून राहावे लागते उदाहरणार्थ एखादा ग्राहक रेस्टॉरंटमध्ये मेनू पाहू शकतो परंतु खरेदी करण्यापूर्वी त्याला किंवा तिला अन्न आणि पेय टेस्ट करणे आवश्यक आहे काही रेस्टॉरंट्स हे ग्राहकांना विनामूल्य एखादी डिश प्रदान करण्यास सक्षम आहेत ज्याचा ग्राहक नमुना किंवा अनुभव घेऊ शकतात व याचा उपयोग करून ते रेस्टॉरंट्मधील सेवा खरेदी कराव्या कि नाही याचा निर्णय ते घेऊ शकतात बरेच ग्राहक सेवांबद्दल मत तयार करताना आणि त्यांचा अनुभव घेताना इतर लोकांच्या अनुभवावर अवलंबून राहतात जसे की कुटुंबातील सदस्य आणि मित्र इत्यादी श्रेय गुणधर्म सेवांच्या या गुणधर्मांची सेवा वापरल्यानंतरही चाचणी केली जाऊ शकत नाही हॉस्पिटलच्या शस्त्रक्रियेचे उदाहरण घेऊया तर शस्त्रक्रिया योग्यरित्या झाली की नाही हे रुग्णाला कळू शकत नाही अशा परिस्थितीत ग्राहकाला शस्त्रक्रियेची तयारी करणाऱ्या सर्जनच्या प्रतिष्ठेवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नसतो यामुळे सेवा व्यवसायासाठी त्यांच्या व्यवसायाची प्रतिष्ठा वाढवणे अत्यावश्यक बनते आणि ग्राहकांना सेवा प्रदात्याकडून चांगल्या प्रकारची सेवा ग्राहक सेवा प्रदात्यांचा तोंडी प्रचार करतील म्हणून व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतिक्रियेवर खूप प्रमाणात अवलंबून राहतात पुढील 4 था टप्पा म्हणजे खरेदीचा निर्णय घेणे आहे आधी चर्चा केल्याप्रमाणे ग्राहक खर्च व लाभ यांच्यात तुलना करून उपलब्ध असणाऱ्या विविध पर्यायांमधून खरेदीचा निर्णय घेऊ शकतो एकदा त्याने किंवा तिने एखादी सेवा खरेदी करण्याचा निर्णय घेतला की तो किंवा ती सेवेचा अनुभव घेण्यासाठी तयार होईल पुढील घटक सेवेचा अनुभव घेणे याबाबत आहे ग्राहकाने खरेदी केलेल्या सेवा हाय टच किंवा लोव टच स्पर्शाच्या असू शकतात हाय टच सेवा म्हणजे जसे की हेअर स्टाईलिंग सेवा ज्यामध्ये ग्राहकाचा सेवा प्रदात्याशी खूप जास्तीचा संपर्क असतो दुसरीकडे लोव टच सेवा ही ऑटोमॅटेड टेलर मशीन सेवेसारखी असते जिथे ग्राहकांचा सेवा कर्मचाऱ्यांशी फारसा संपर्क येत नाही सर्व सेवा सत्याच्या क्षणी वितरित केल्या जातात जेव्हा ग्राहक सेवा कर्मचाऱ्यांच्या संपर्कात येतो सत्याच्या या क्षणांमध्ये ग्राहक सेवा कर्मचाऱ्यांमुळे समाधानी किंवा आनंदित झाला पाहिजे यापेक्षा जास्त सांगायचं झालं तर ग्राहक सर्व्हिसस्केपच्या संपर्कात येतात जे सेवांचे मूर्त भाग आहेत जसे की ते पार्किंगची सुविधा वापरतात किंवा बेलबॉयशी संपर्क साधू शकतात आणि पार्किंग सुविधा किंवा बेलबॉयची सुविधा वापरून ते अशा महत्वाच्या सत्याच्या क्षणांचा आनंद घेऊ शकतात इतरत्र चर्चा केल्याप्रमाणे जर ग्राहकांना संतुष्ट करायचे असेल तर सेवा कर्मचाऱ्यांनी ग्राहकांच्या गरजा समजून घेणे आवश्यक आहे तरच ते सत्याच्या क्षणी आपल्या ग्राहकांना संतुष्ट करू शकतील शेवटची भाग म्हणजे सेवेचे अनुभव घेतल्या नंतरचे मुल्याकंन करणे होय एकदा सेवेचा अनुभव घेतल्यानंतर ग्राहक त्याला मिळालेल्या सेवेबद्दल विचार करू शकतो जर मिळालेली सेवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत असेल तर त्यांना समाधान वाटेल जर सेवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकली नाही तर ते असमाधानी असतील आणि जर सेवा त्यांच्या अपेक्षे पेक्षाही चांगल्या असतील तर ग्राहकांना आनंद होईल जर ग्राहक त्यांच्या सेवेबद्दल असमाधानी असतील तर ते या मिळालेल्या सेवेमधून किती असमाधानी आहेत हे ते इतर 5 लोकांना सांगण्याची शक्यता आहे दुसरीकडे जर सेवा समाधानकारक किंवा आनंददायी असेल तर ते किमान पाच इतर लोकांना सेवेबद्दल सांगतील एकदा समाधानी किंवा आनंदित झाल्यावर ग्राहक भविष्यात सेवा पुन्हा खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकतात किंवा इतर लोकांना सेवा पुन्हा खरेदी करण्याची किंवा सेवा खरेदी करण्याची शिफारस करू शकतात शिवाय जर सेवेच्या किंमतीमध्ये भविष्यात किंचित वाढ जरी झाली तरीही समाधानी ग्राहकांना हरकत वाटणार नाही आणि ते ग्राहक त्याच कंपनीकडून त्यांच्या सेवा खरेदी करत राहतील सेवा विक्रेते या टप्प्यावर ग्राहकांशी संबंध प्रस्थापित करू शकतात ते ग्राहकांना सूचित करू शकतात की ते भविष्यात ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करणार आहेत आणि भविष्यात ग्राहकांना त्यांच्याकडून खरेदी करण्याची विनंती करू शकतात पुढे आपण धडा क्रमांक 15 पाहूया जी नवीन सेवा विकसित करण्याच्या बाबतीत आहे हा धडाक्रमांक 14 ऐकल्याबद्दल धन्यवाद मला आशा आहे की हा धडा आपणास मदत करेल